नमस्कार या प्रथम व्याख्यानासाठी मी सर्वांचे स्वागत करतो आपण प्रथमता वर्तणुकीच्या दृष्टीकोनातून अतिशय रंजक ठरेल अशा प्रमुख मुद्याकडे जाण्यापूर्वी पुढील चित्रामध्ये दिसणाऱ्या रेषेकडे बघा आता तुम्हाला काय दिसले तुम्हाला असे वाटले असेल कि कदाचित कोणीतरी सहजच या वक्र रेषा काढलेल्या असतील परंतु मी जर असे म्हटले की या रेषेला उजव्या बाजूस तीव्र वळण आहे तर तुम्हीही असाच विचार कराल आणि मी रेषा अजून वाढवल्यास या रेषेतून काही निष्कर्ष काढणे अवघड होईल नंतर मी या रेषा जोडल्या तर आता तुम्ही सहज फोटो मध्ये असणारी व्यक्ती कोण आहे ते ओळखू शकाल हाच तो फोटो जो तुमच्या मनात तयार होईल हा फोटो तुमच्या मनात तयार होत असतांना तुम्हाला फक्त नावच आठवणार नाही तर त्याबरोबरच ज्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते त्यांच्याशी संबंधित इतरही आठवणी मनात येऊ लागतील तुमच्या मनात स्वातंत्र्या सारख्या इतर कल्पनाही जागृत होतील हेच नाही तर तुमच्या मनात असा राजकीय नकाशाही तयार होईल ज्याला आपण भारत असे संबोधतो तसेच तुम्हाला असे तत्त्वज्ञानही आठवू लागेल ज्याला आपण गांधीजींचे तत्वज्ञान म्हणून ओळखतो अशाच अनेक कल्पना आपल्या मनात तयार होतील अशा प्रकारे आपण वास्तविक जगाकडे बघतो तेव्हा बाह्य पर्यावरणातील काही घटकांची आपण कल्पना करत असतो काही वेळा आपण आपल्या अंतर्गत यंत्रणेपासूनही काही कल्पना करून त्यापासून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतो मानसशास्त्रामध्ये यालाच समज किंवा धारणा असे म्हणतात येथे मी रेषा वाढवूनही रेषेचा अर्थ काढण्यामध्ये तोपर्यंत अपयशी ठरेल जोपर्यंत मला फोटोतील व्यक्ती राष्ट्रपिता आहे हे समजण्यासाठी भरीव असे संकेत मिळत नाही मी शक्य अशा घटकांचा शोध घेत होतो आणि त्यामुळे तोच अर्थ या फोटोला जोडत होतो यालाच समज किंवा समजून घेण्याची प्रक्रिया असे म्हणतात आणि हेच पहिले प्रकरण आपण बघणार आहोत मी असे म्हणत आहे की आपण थोडक्यात या बाबीचा अभ्यास करणार अहो कारण आपल्याकडे फारच कमी वेळ आहे हा फक्त दहा तासांचा कोर्स आहे म्हणून जेव्हा आपण या गोष्टी पाहू तेव्हा आताची ओळ आपल्याला बरोबर वाटेल आपण जे पहिले जे शिकलो त्यातून एखादी प्रतिमा तयार करताना आपण आपल्या स्मरणातून काही बाबी आठवत असतो आणि नंतर त्यातून तुमच्यामध्ये त्या भावनेची जाणीव निर्माण होते बरोबर अशा प्रकारे हेच ते चार प्रमुख प्रक्रिया आहे ज्यांची आपण या कोर्सचे प्रमुख भाग म्हणून चर्चा करणार आहोत धारणेच्या संकल्पने पर्यंत जाण्यापूर्वी आपण एक गोष्ट समजून घेऊया ती म्हणजे मेंदू एखाद्या निर्णया पर्यंत जाण्यापूर्वी एखादा विशिष्ट अर्थ देण्यापूर्वी त्यास काही बाबींची आवश्यकता असते त्याला आजूबाजूची जाणीव असणे आवश्यक असते म्हणजेच कोणतीही माहिती जी कोणत्याही बहिर्गत स्रोताद्वारे मेंदूपर्यंत आलेली असेल किंवा अंतर्गत स्रोताद्वारे मेंदूपर्यंत आलेली असेल त्यास जाणीव असे म्हणतात आणि आपल्याला माहितच आहे की आपल्याला काही ज्ञानेंद्रियांची देणगी मिळालेली आहे हे ज्ञानेंद्रिय म्हणजेच डोळे कान नाक त्वचा जीभ यापैकी कोणीही असो ते मेंदूपर्यंत संकेत पोहचवत असतात ते मेंदूला उत्तेजना देत असतात म्हणजेच अंतर्गत किंवा बहिर्गत उत्तेजना असो त्या आपल्यात जाणीव निर्माण करतात आणि हे धारणेच्या प्रक्रियेत नेहमी महत्वपूर्ण असते बरोबर म्हणजेच जेव्हाही मेंदू त्याला वातावरणातून मिळालेल्या संकेतांवर प्रक्रिया करू लागतो तेव्हाच त्यास अर्थ देण्याची प्रक्रिया सुरु होत असते म्हणजेच धारणेची प्रक्रिया ज्यास आपण जाणीवेच्या स्रोतांच्या दृष्टीकोनातून बघतो आहोत जे ज्ञानेद्रीयांच्या माध्यमातून मिळतात आणि त्यास योग्य असा शक्य अर्थ देत असतात यालाच धारणा असे म्हणतात आपण या कोर्स मध्ये काय अभ्यास करणार आहोत तर त्यामध्ये आपण सुरवातीला ज्ञानेद्रियांची जाणीव प्रक्रिया कशी काम करते याचा आढावा घेणार आहोत जसे डोळे नाक कान त्वचा संवेदनशील इंद्रिय जन्मजात संवेदना वेस्टीबुलर संवेदना घाणेन्द्रीयांची यंत्रणा यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर आपण मेंदू कशी माहिती मिळवितो आणि आपण वास्तविक जगतामध्ये नेमके काय आहे हे कसे समजून घेतो याचा आढावा घेणार आहोत यासाठी मी एक उदाहरण घेत आहे येथे तुम्हाला एक बालक दिसेल जो प्रथमता बागेत खेळत आहे त्या मुलाचे पहिले लक्ष आहे रंगीत डिस्क मिळवणे जी त्याला दिसत आहे त्याचवेळी त्याला तेथे एक पक्षी दिसतो आणि लगेच तो त्या पक्षाच्या मागे धावू लागतो कारण त्याला त्या पक्षाचा किलकिलाट करणारा आवाज आकर्षीत करतो त्या मुलाला भूक लागते म्हणून तो चॉकलेटचे आवरण काढून ते खाऊ लागतो आणि लगेच चॉकलेट खात असतानाच त्याला बागेच्या एका कोपऱ्यात गुलाबाचे फुल दिसते आणि तो तेथे जाऊन त्याचा सुगंध घेऊ लागतो हि तीच प्रक्रिया आहे जी आपण आपल्या संपूर्ण जीवनात अनुभवत असतो अशा प्रकारे आपल्या शारीरिक उर्जेची उत्तेजना जेव्हा प्रेरणेत रुपांतरीत होते आणि ती मेंदूपर्यंत पोहचते तेव्हा शेवटी मेंदू त्यातून एक अर्थ अभिप्रेत करत असतो यालाच प्रत्यारोपणाची प्रक्रिया असे म्हणतात म्हणजेच शारीरिक उर्जेचे रुपांतर प्रेरणे मध्ये होते ज्यावर मेंदू प्रक्रिया करतो ती प्रत्यारोपणाची प्रक्रिया असते आणि हि प्रत्यारोपणाची प्रक्रिया म्हणजे आपण बाहेरील जगाची कशी धारणा करतो याची पहिली पायरी असते मानव म्हणून आपणास पाच ज्ञानेंद्रिये आहेत दृष्टी ऐकणे चव वास आणि स्पर्श याबरोबरच आपल्या त्वचेला स्पर्श केल्यावर गरम थंड दुखणे किंवा दबाव यांचीही जाणीव होते बरोबर आता हा व्हिडीओ पहा चला तर आता आपल्याला जे समजेल ते आपले डोळे काय बघता आणि आपली दृष्टी यंत्रणा ते कसे समजून घेते यावरून ठरेल दृष्टी यंत्रणेचे आकलन करून घेण्यासाठी चला हा व्हिडिओ पाहू येथे तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्युत चुंबकीय किरणे येत आहे जसे तुम्हाला माहित आहे की दृश्य स्पेक्ट्रम हे जवळपास 380 ते 780 नॅनोमिटर पर्यंत वाढू शकते रंग हे दृश्य स्पेक्ट्रमचे प्रतिनिधित्व करतात हि रंगीत डिस्क आहे आणि या मुलाचे त्यावर लक्ष आहे आपण दृष्टी यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर हा काय पाहत होता हे समजून घेण्यासाठी आपण त्याच्या डोळ्यात पाहू रंगीत डिस्क मधील उजेड डोळ्याची बाहुली कॉर्निया लेन्स आणि डोळ्याच्या आतील भागातून डोळ्यात येईल हि आता आत डोळ्याच्या पडद्या पर्यंत पोहचते आता तुम्ही जे पाहत आहात ते डोळ्याच्या रॉड आणि शंकू पेशींचा मायक्रोग्राफ फोटो आहे आता तुम्ही जे पाहत आहात ते गॅंगलियॉन पेशी आहेत ज्या M आणि P पेशी आणि द्विध्रुवीय न्यूरॉन्स आहेत उजेड गॅंगलियॉन पेशी आणि द्विध्रुवीय न्यूरॉन्स यांच्या दरम्यान जातो द्विध्रुवीय न्यूरॉन्स परत गॅंगलियॉन पेशीना संकेत पाठवितात आणि त्यानंतर ऑप्टिक तंत्रिका संकेत पुढे व्हिज्युअल कॉर्टेक्स ला देते आता तुम्हाला प्राथमिक आणि दुय्यम दृश्य कॉर्टेक्स दिसता आहेत याठिकाणी दृश्य भाग 1 आहे जी V1 अशी दर्शवली आहे आणि भाग 234567 आणि 8 याठिकाणी तुम्हाला ऑप्टीक डिस्क फोविया आणि रक्तवाहिन्या दिसत आहे या मुलाच्या दृश्य संवेदना आता पूर्ण झाल्या आहे त्याचे लक्ष्य रंगीत डिस्कवर आहे त्यामुळे त्याचा मेंदू काय बघतो तर रंगीत डिस्कचे विस्तारित रूप आहे जे डाव्या आणि उजव्या डोळ्यात रेषांनी दर्शविले आहे रंगीत डिस्कचा भाग दिसतो आहे जो तुम्ही बुबुळांच्या पुढे पाहू शकता जे डाव्या आणि उजव्या डोळ्याच्या रेटीना वरील प्रमाणशीर प्रेक्षेपण दिसत आहे गर्द पिवळा रंग मेंदूमध्ये संकेत फिरण्याचे प्रतिनिधित्व करत आहे दोन्ही डोळ्यांतील काही नसा मेंदूच्या दुसऱ्या बाजूला डोळ्याच्या उच्छृंखलाच्या ठिकाणी जातात डोळ्यातील नसांमध्ये मज्जासंस्थेतील वाहन होऊन लॅटरल जनुक्युलेट न्यूक्ली पोहचतात डाव्या आणि उजव्या बाजूला होणारे रंगाचे प्रसरण डाव्या आणि उजव्या बाजूला पार्श्व जनुक्युलेट न्यूक्ली क्रमाने येणारे संदेश दाखविते शेवटी संकेत व्हिज्युअल कॉर्टेक्स पर्यंत पोहचतात पुन्हा एकदा जे रंग तुम्हाला दिसत आहेत ते संदेश कॉर्टेक्सच्या भागात आल्याचे प्रतिनिधित्व करत आहेत जे प्राथमिक व्हिज्युअल कॉर्टेक्स मध्ये मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या गोलार्धाच्या मध्य भागी आले आहे हे त्या मुलाचे लक्ष असलेल्या रंगीत डिस्कचे पूर्ण दृश्य आहे यावर दोन्ही डोळे आणि मेंदूचे दोन्ही गोलार्ध वेगवेगळी प्रक्रिया करत आहे येथे काय महत्वाचे आहे तर माहितीचा जो भाग शेवटी मिळविला आणि आपण त्यास रंगीत डिस्क असे मानले आता प्रामुख्याने काय महत्वाचे आहे आपल्याला येथे जे समजून घ्यायचे आहे ते म्हणजे आपल्या डोळ्याची बहिर्गोल लेन्स हि रेटीना मध्ये प्रतिमा उलटी बनविते आणि लेन्स त्यांना रेटीना मध्ये सरळ रूप प्रदान करते जे आपल्याला दिसते हि अशी पद्धत आहे ज्यामुळे आपल्याला प्रतिमा स्पष्ट दिसते यालाच ऍकोमोडेशन असे म्हणतात आतापर्यंत आपण काय केले तर प्रत्यारोपणा बद्दल चर्चा केली आताच आपण ऍकोमोडेशनची ही चर्चा केली रेटीना हा एक उजेड संवेदनशील स्थर आहे जो आपल्या डोळ्यांच्या बुबुळांच्या मागच्या बाजूला असतो ज्यामध्ये दोन प्रकारचे प्रतिमा स्वीकारक असतात रॉड पेशी आणि शंकू पेशी बरोबर आता हे समजून घेणे अतिशय अवघड आहे की रेटीना मध्ये रॉड पेशी संख्येने अधिक आहेत पहिली बाब जी तुम्ही व्हिडीओ मध्ये पहिली ती म्हणजे आता ऑप्टीक तांत्रिका कोठे आहे जी रेटीना पासून माहिती मेंदूपर्यंत पोहचवते ज्याठिकाणी ऑप्टीक तांत्रिका डोळ्यातून बंद होते त्यालाच अंधबिंदू असे म्हणतात कारण या ठिकाणी एकही प्रतिमा स्वीकारक नसतो शंकू पेशींमध्ये रंगीत प्रतिमेच्या संवेदना असतात बरोबर उदाहरणार्थ जेव्हा हे उत्साही नसते सिस ऱ्होडॉप्सीन कॉन्फिगरेशन मध्ये असते आणि जेव्हा यावर उजेड पडतो तेव्हा हे ट्रान्स ऱ्होडॉप्सीन कॉन्फिगरेशन मध्ये बदलते हि संकल्पना आपण जेव्हा स्मृती आणि विशेषता दृश्य स्मृतीबद्दल चर्चा करू तेव्हा पुन्हा पाहणार आहोत हे आपण संवेदनाच्या स्मृतीच्या बाबतीत बोलू तेव्हा त्याला तुलनेने जास्त वेळ देऊ काही माहिती हि आपण समान ठेवणार आहोत आणि त्यावेळी आपण दृश्य स्मृतीचे संदर्भ देऊ पण आता आपण स्मृतीकडे जाणार नाही पण मी तुम्हाला एवढेच सांगेल की हि बाब लक्षात ठेवा की रासायनिक कॉन्फिगरेशन बदलते आणि बदलाच्या दुसऱ्या टप्प्यात ट्रान्स ऱ्होडॉप्सीन कॉन्फिगरेशन पुन्हा सिस ऱ्होडॉप्सीन कॉन्फिगरेशन मध्ये येणे आवश्यक असते आता चला आपण रॉड पेशी आणि शंकू पेशींच्या वैशिष्ट्यांची तुलना करू संख्येच्या दृष्टीने बघता मी यापूर्वीच म्हटले होते की रॉड पेशी जास्त असतात म्हणजेच सुमारे 120 दशलक्ष रॉड पेशी असतात तर तुलनेने शंकू पेशी या सुमारे 8 दशलक्ष असतात रॉड पेशी या उजेड आणि काळोखामध्ये काम करतात तर शंकू पेशीना याबरोबरच रंग ओळखण्याची ही जबाबदारी पार पाडावी लागते शंकू पेशी या रंगांना संवेदनशील असतात उजेडाच्या बाबतीत रॉड पेशी निश्चितच शंकू पेशीं पेक्षा जास्त संवेदनशील असतात जर तुम्ही काळोखाचा अनुभव घेतला तर काळोखाच्या बाबतीत रॉड पेशींना स्वीकारायला सुमारे 30 मिनिट लागतात तर हेच शंकू पेशींना सुमारे 10 मिनिट लागतात तसेच उजेडाच्या बाबतीत दोन्हीही पेशींना स्वीकारण्यासाठी सुमारे 1 मिनिट लागतो रॉड पेशींचे महत्तम काम हे काळोखामध्ये असल्याचे दिसते तर याउलट शंकू पेशींचे महत्तम काम हे जास्त उजेडामध्ये चालत असल्याचे दिसते रेटीना मध्ये दोन्हीच्या स्थानाच्या बाबतीत असे दिसते की रॉड पेशी या जास्तीत जास्त डोळ्याच्या मज्जापटलाच्या बाहेरील बाजूस असतात तर शंकू पेशी या पूर्ण रेटीना मध्ये पसरलेल्या असतात तसेच डोळ्याच्या मज्जापटलावरही एकवटलेल्या असतात मज्जासंस्थेचा द्विधृवीय मज्जासंस्थेशी असलेल्या संबंधाच्या बाबतीत तुम्हाला व्हिडीओ मध्ये दिसेल की रॉड पेशी या संघटीत असतात तर शंकू पेशी या एक एक जोडलेल्या असतात आता तुम्ही जो व्हिडीओ दृश्य यंत्रणेच्या स्पष्टीकरणासाठी पाहिलेला आहे त्यावरून तुम्हाला असे दिसेल की दृश्य स्पेक्ट्रमच्या बाबतीत आपल्याला मर्यादा येतात हि मर्यादा ती नव्हे जी आपल्याला दृश्य बघत असताना आपण पूर्ण बघू शकतो म्हणजेच हि अशी मर्यादा असू शकते जी व्हिडीओ बघताना आपल्याला ध्वनी यंत्रणेशी संबंधित जाणवली ध्वनी यंत्रणा समजून घेण्यासाठी चला आपण एक व्हिडीओ पाहू हा मुलगा छोट्या पक्षाच्या किलबिलाट करणाऱ्या आवाजाने आकर्षीत झाला तो तिथे रेंगाळू लागला आणि त्या पक्षाच्या जवळ जाऊ लागला त्याने हा आवाज कसा ऐकला त्याचा कानाचा पृष्ठभाग पहा त्या पक्षाने काढलेला आवाज त्याच्या कानाच्या पृष्ठाभागाने ऐकला हा आवाज त्याच्या कानातून आला आणि त्याच्या मध्य पडद्यावर आदळला जेथे त्याच्या कानाचे पडदे आहे याठिकाणी आवाज उर्जा हि यांत्रिक उर्जेत रुपांतरीत झाली कानाच्या पडद्याच्या दोलनाने मॅलेउस इंकस तयार केले आणि पुढची प्रक्रिया सुरु झाली या उर्जा रुपांतरीत करण्याच्या क्रियेत हाडांनीही आवाज वाढविला तुम्ही कानाच्या मध्यभागी दोलनाची स्थिती पाहू शकता यामुळे आता आवाज आणि व्हायब्रेषण कानाच्या आतील नलिकेत गेले आता तुम्ही कॉर्टी चे अवयव पाहू शकता आता आवाजाचे जाळे आतील नलिकेत गेले आहे कानाच्या आतील नलिकेत अनेक कर्ण पेशी असतात ज्या स्वीकारक म्हणून काम करतात आतील भागात येणारा दबाव कर्ण पेशींना उत्तेजित करतो ज्यामुळे स्वीकारकांच्या क्षमतेत वाढ होऊ लागते या माज्जासंस्थेतील आवाज ध्वनी मार्गाने मेंदूपर्यंत पोहचतो आणि मुलाला जाणीव होते की त्याने पक्षाचा मधुर आवाज ऐकला आहे मुलाला पक्षाचा किलबिलाट करणारा आवाज कसा ऐकू आला हे पाहिल्यानंतर आता आपण वासाच्या यंत्रणेकडे जाऊ हा मुलगा आता पक्षाचा पाठलाग करत बागेच्या एका कडेला येतो आणि फुलाकडे बघतो हा व्हिडिओ पहा चला तर ही वासाची यंत्रणा समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडीओ पाहू या लहान मुलाला गुलाबाच्या फुलांचा गुच्छ दिसतो तो जातो आणि त्याच्या बागेत गुलाबाचा सुगंध घेतो तो गुलाबाच्या फुलाचा सुगंध कसा ओळखतो या मुलाने नाकाने जोरदार हवा आत ओढली आणि OBP नाकातून बाहेर सोडला घानेद्रीयांच्या उपकलेतील स्वीकारक विशिष्ट वासास वेगळे करतात हा वेगळा आदेश घानेद्रीयातील बल्ब पर्यंत पोहचते तुम्ही घानेन्द्रियांचा बल्ब घानेन्द्रीयातील शीर आणि मेटेरिओ पेशी पाहू शकता आता तुम्ही घानेन्द्रीयांतील स्वीकारक पाहू शकता जे याठिकाणी निळ्या हिरव्या आणि लाल रंगाने दाखविले आहेत तुम्ही घानेन्द्रीयातील स्विकारकांतील OBP सोडणारे आणि विशिष्ट संकेत देणाऱ्या नसा पाहू शकता या संकेतांचे आदेश आता घानेन्द्रीयांच्या न्युरोन्स मधून जातात हे संकेत मेटेरिओ पेशींना देतात आणि शेवटी घानेन्द्रीयांच्या वाटे संदेश मेंदूपर्यंत पोहचविला जातो अशाप्रकारे या लहान मुलाला गुलाबाच्या फुलाचा सुगंध येतो आता फुलाचा वास मुलगा कसा घेतो हे पाहिल्यानंतर आता मुलाला भूक लागल्याची जाणीव होते आणि तो चोकलेट खाण्याचा विचार करू लागतो आता हा व्हिडीओ पहा ज्यामध्ये चवीची यंत्रणा स्पष्ट केली आहे हा लहान मुलगा चोकलेटचा आनंद घेत आहे त्याला चव कशी कळते त्याची जीभ पहा जिभेच्या वरच्या भागास गोड किंवा खारट आंबट कडू हे ओळखण्याची संवेदना असते जिभेच्या वरच्या बाजूला तुम्हाला बारीक उंचवटे दिसतील ज्यामध्ये चव ओळखण्याची क्षमता असते या उंचवट्यानाच पिटिका असे म्हणतात तुम्ही चवीची कळी पाहू शकता चोकलेटचे रासायनिक भाग जीभीच्या वरच्या भागावर पघळतात आणि नंतर पिटिकाच्या मध्ये जाते हि रासायनिक अंतरक्रिया समीप न्युरोन्स मध्ये जाते आणि हे आवेग ऊर्ध्वखंडाकडे आणि या मुलाची लिम्बिक यंत्रणेकडे जाऊ लागतात अशा पद्धतीने मुलगा चोकलेटची चव घेऊ शकतो आता तुम्ही पाहिलेले सर्व व्हिडिओ एकत्र केले तर तुम्ही दृश्य यंत्रणेसाठीचा व्हिडीओ पाहू शकता तुम्ही ध्वनी यंत्रणेचा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही घानेन्द्रीयांच्या यंत्रणेचा व्हिडीओ पाहू शकता तुम्ही वासाच्या यंत्रणेचा व्हिडीओ पाहू शकता आणि शेवटी चवीच्या यंत्रणेचा व्हिडीओ पाहू शकता म्हणजेच तुम्ही सर्व व्हिडीओ एकत्र केले तर तुम्ही सहज संवेदना कशा मिळतात हे पाहू शकतात अशा प्रकारे आपण जगातून संवेदना घेत असतो आता पर्यंत आपण पाच प्रकारच्या मुलभूत संवेदन यंत्रणा पहिल्या दृश्य आणि ध्वनी यंत्रणा या स्वीकारक यंत्रणा आहे कारण त्या आपल्याला बाहेरील संवेदना आत पोहचवितात तसेच संवेदन यंत्रणेला बाह्य कार्यसुद्धा करावे लागतात या पाच इंद्रियांव्यतिरिक्त आपल्याकडे दोन महत्वाच्या संवेदना आहेत एक म्हणजे किनेस्थेसिस संवेदन आणि दुसरे म्हणजे वेस्टीबुलर संवेदन होय आणि या दोन्हीही आपल्याला या जगात वावरताना दुसऱ्या इंद्रियांसारखीच मदत करतात आता किनेस्थेसिस म्हणजे आपल्या शरीराच्या अवयवांच्या होणाऱ्या हालचालींतून निर्माण होणाऱ्या भावना होय चला लगेच एका स्थितीची कल्पना करा समजा तुम्ही प्रवास करत आहात तुम्ही चालता आहात तुम्ही पळता आहात बरोबर आता तुम्ही जे काही करता आहात हे तुमच्या शारीरिक अवयवांची ते कसे हालचाल करतात याची धारणा आहे आणि तुमच्या हालचाली बरोबरच तुम्हाला लगेच प्रतिक्रिया मिळते आणि तुम्ही तुम्हाला जे करायचे आहे ते करू शकता जसे चालणे धावणे असे काहीही हाच किनेस्थेटिक इंद्रिय आहे जे तुम्हाला पूर्ण प्रतिक्रिया देते जसे तुमचे शारीरिक अवयव हालचाल करतात आणि हे तुम्हाला काम सावधपणे करण्यास सहाय्य करतात दुसरी संवेदना ज्याच्याकडे आता आपण जाणार आहोत त्याला वेस्टीबुलर संवेदना असे म्हणतात या त्या संवेदना आहेत ज्या आपल्यात स्थानिक अभिमुखतेची संवेदना निर्माण करण्यास जबाबदार असतात स्थानिक अभिमुखता याचा अर्थ आपल्याला आपल्या शरीराची जगातील स्थिती माहित होण्यास मदत करतात असा होतो याचे उदाहरण पाहू जर तुम्ही लगेच उडी मारण्याचा प्रयत्न करत आहात तेव्हा तुम्हाला तुमची अवकाशातील तुलनात्मक स्थिती माहित असणे आवश्यक असते म्हणजेच समतोलाची संवेदना होय हालचाल करत असताना सर्वच प्रकारच्या हालचाली या वेस्टीबुलर संवेदनांवर अवलंबून असतात चला तर हि बिजिंग ऑलिम्पिक मधील एक छोटीशी व्हिडीओ क्लीप पाहू या अशा काही हालचाली आहे ज्या मानव करण्यास सक्षम आहे यासाठी पूर्ण समन्वय असणे आवश्यक असते आता तुम्ही हा व्हिडीओ पहिला ज्यामध्ये तुम्ही पहिले की मल्ल न पाहताही हालचाल करतो त्याचे हात त्याच्या पूर्ण शरीराचे वजन पेलवतात दुसऱ्या बाबतीत तुम्ही बघितले एक धावपटू बर्फावर हालचाल करत आहे या सर्व अतिशय समक्रमित हालचाली आहे जरी शरीराचे वजन एका पायावर असेल दुसऱ्या पायावर असेल किंवा दोन्हीही पायावर असेल आणि नंतर जेव्हा पूर्ण शरीर खूप जोरात फिरते बरोबर या सर्व प्रक्रियेसाठी तुमच्याकडे ध्वनी वेस्टीबुलर यंत्रणा असणे आवश्यक आहे या बरोबरच आपण आपल्या पहिल्या विषयाच्या शेवटाकडे आले आहोत ज्यामध्ये आपण प्रामुख्याने संवेदन यंत्रणेवर भर दिला आहे थोडक्यात पुनरावृत्ती करूया आपण दृश्य यंत्रणेची चर्चा केली आपण ध्वनी यंत्रणेची चर्चा केली आपण घानेन्द्रीय यंत्रणेची चर्चा केली आपण चवीच्या यंत्रणेचीही चर्चा केली या चार प्रमुख यंत्रणा बरोबरच आपण किनेस्थेटिक आणि वेस्टीबुलर संवेदनांचाही विचार केला अशा प्रकारे मेंदूला संदेश मिळत असतो एकदा प्रत्यारोपणाची क्रिया झाली की माहिती मेंदूपर्यंत पोहचविली जाते आणि आपला मेंदू नंतर त्याला विशिष्ट अर्थ देण्याचा प्रयत्न करतो जर आपण आपणास जी संवेदना प्राप्त झाली त्यास योग्य अर्थ देण्यास यशस्वी झालो तर त्यालाच धारणा असे म्हणतात